इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स 1 Engineering Mathematics - I वरील व्याख्यानांत स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 21 आहे आणि आज आपण इंटिग्रल कॅल्क्युलस आणि विशेषत इंप्रॉपर इंटिग्रल्सबद्दल बोलू तर आपण प्रथम इंप्रॉपर इंटिग्रल्स म्हणजे काय याची ओळख करून घेऊ आणि मग अशा इंटिग्रलचे इव्हॅल्यूएशन कसे करावे हा आजच्या व्याख्यानाचा विषय असेल तर येथे प्रॉपर इंटिग्रल्स आहेत ज्यांचा आपण सहसा अभ्यास करतो उदाहरणार्थ प्रॉपर आहे जर या इंटिग्रलची a ते b ही रेंज मर्यादित असेल आणि इंटींग्रंड म्हणजे येथे f हा या रेंजमध्ये a ते b पर्यंत मर्यादित असेल जर हे बाउंडेड असेल आणि जर आणि दोन्ही मर्यादित असतील तर इंटिग्रलची रेंज मर्यादित असेल तर आपण म्हणतो की हे इंटिग्रल प्रॉपर आहे परंतु आपण आज चर्चा करू की इंप्रॉपर इंटिग्रल्स काय असतात तर इंप्रॉपर इंटिग्रल हे हे इंप्रॉपर आहे उदाहरणार्थ a हे ∞ असल्यास आणि किंवा b हे असे असल्यास त्यापैकी एक मूलत अनंत म्हणजे इन्फायनाईट आहे जे a ∞ किंवा b ∞ किंवा दोन्ही a ∞ आणि b ∞ आणि हे येथे इंटींग्रंड आहे a ते b पर्यंत या x च्या रेंजमधील काही ठिकाणी अनबाउंडेड आहे अशा परिस्थितीत आपण यास प्रथम प्रकाराचे इंप्रॉपर इंटिग्रल म्हणतो दुसरे जर हे या a ते b रेंजमधील एक किंवा अधिक ठिकाणी अनबाउंडेड असेल तर आपण त्यास दुसर्या प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल म्हणतो तर पहिल्या प्रकारात लिमिट a किंवा b किंवा दोन्ही इन्फायनाईट आहेत म्हणजे ते आहेत परंतु येथे f x प्रथम प्रकाराच्या इंटिग्रलमध्ये बाउंडेड आहे तर दुसर्या प्रकाराच्या इंटिग्रलमध्ये आपण असे गृहित धरतो की हे या a ते b दरम्यान अनबाउंडेड आहे आणि येथे इंटिग्रल रेंज या a ते b पर्यंत फायनाईट आहेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारचा इंप्रॉपर इंटिग्रल म्हणजे जेव्हा आपण या दोन प्रकारांचे इंटिग्रलस मिक्स करतो तर येथे एक रेंजची एकतर किंवा ही आहे किंवा दोन्ही तसेच हा इन्टिग्रेन्ड अनबाउंडेड आहेत तर आपण म्हणतो की हा तिसऱ्या प्रकारचा इंप्रॉपर इंटिग्रल आहे तर प्रॉपर इंटिग्रलचे उदाहरणः उदाहरणार्थ आपल्याकडे येथे आहे तर येथे हा इन्टीग्रन्ड फायनाईट किंवा x च्या 0 ते 2 या रेंजमध्ये बाउंडेड आहे आणि 0 ते 2 ही रेंज देखील फायनाईट आहे तर आपणास येथे दिसत नाही आणि हे fx म्हणजे इन्टीग्रन्ड देखील बाउंडेड आहे तर अशा प्रकरणात आपण अशा इंटिग्रलसला प्रॉपर इंटिग्रल म्हणतो किंवा उदाहरणार्थ आपल्याकडे आहे तर या प्रकरणात एखादा असा विचार करू शकेल की येथे x हा डीनोमीनेटर म्हणजे छेदामध्ये आहे आणि या x ची रेंज 0 पासून पर्यंत आहे आणि नंतर इन्टीग्रन्ड अनबाउंडेड होऊ शकतो परंतु हे असे नाही कारण आपण जर येथे लिमिटचा विचार केला तर x ची 0 पर्यंत आहे आणि हे आहे तर हे लिमिट फायनाईट आहे हे लिमिट 1 आहे आपल्याला माहित आहे की हे लिमिट 1 आहे तर येथे या इन्टीग्रन्डची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे मर्यादा मूल्य हा x जसजसे 0 पर्यंत जाईल तसे होईल अशावेळी आपण या इंटिग्रलला प्रॉपर इंटिग्रल असे म्हणू शकतो कारण या 0 ते 1 च्या रेंजमधील कोणत्याही ठिकाणी हे अनबाउंडेड नसते आणि लिमिट तसेच रेंज देखील फायनाईट असतात तर हे इंटिग्रल देखील प्रॉपर इंटिग्रल आहे इंप्रॉपर इंटिग्रलकडे येत असताना तर आपल्याकडे उदाहरणार्थ हे आहे तर हे पहिल्या प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल आहे कारण येथे हे लिमिट इनफायनाईट आहे परंतु कोणत्याही ठिकाणी हे इन्टीग्रन्ड बाउंडेड आहे तर हे प्रथम प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल आहे दुसरे हे तर या प्रकरणात रेंज फायनाईट आहे परंतु इन्टीग्रन्ड अनबाउंडेड होते जाते कारण x हा 1 पर्यंत पोहोचतो तर हे दुसर्या प्रकाराचे इंप्रॉपर इंटिग्रल आहे हे येथे तृतीय प्रकारचे किंवा मिश्र प्रकारचे इंटिग्रल आहे कारण लिमिट देखील अनबाउंडेड आहे तर येथे आपल्याकडे हे अप्पर रेंज मध्ये आहे आणि नंतर हा इन्टीग्रन्ड जो आहे तोदेखील होते आहे कारण x हा 1 पर्यंत पोहोचत आहे व 1 हा इंटिग्रलच्या रेंजमध्ये आहे तर या प्रकरणात इन्टीग्रन्ड देखील होत आहे आणि रेंज देखील फायनाईट नाही तर हे तिसर्या प्रकारच्या इंप्रॉपर इंटिग्रलचे इन्टीग्रन्ड आहे तर अशा इंप्रॉपर इंटिग्रल कसे इव्हॅल्यूएट करावेत पहिल्यांदा आपण प्रथम प्रकाराबद्दल चर्चा करू तर उदाहरणार्थ आपल्याकडे हे आहे आणि समजा हे b हे पर्यंत जात आहे तर हे प्रथम प्रकारचे इंटिग्रल आहे आणि आपण येथे असे गृहित धरतो की हे b हे पर्यंत जात आहे तर या प्रकरणात आपण a ते R या इंटींग्रलचा विचार करूया तर हे जे आहे ते ने बदलले आहे आणि मग आपण हा या पर्यंत आहे तर या प्रकरणात आपल्याकडे हे इन्फिनिटी infinity तर हे पहिल्या प्रकाराचे इंटिग्रल आहे आणि हे इव्हॅलयूट करण्यासाठी आपण ते या ने बदलू आणि नंतर हे इंटिग्रल येथे इव्हॅलयूट केल्यावर येथे घेऊ आणि मग हे लिमिट आपण घेऊ आणि हे लिमिट अस्तित्वात असल्यास आपण त्यास या इंटिग्रलची व्हॅल्यू किंवा इंटिग्रल कन्व्हर्जेस असे म्हणू आणि जर हे लिमिट अस्तित्वात नसेल तर आपण इंटिग्रल अस्तित्वात नाही किंवा इंटिग्रल डायव्हर्जेस असे म्हणू ठीक आहे तर आता आपल्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवू शकते की हे पूर्वीचे इंटिग्रल न दर्शविण्याऐवजी हा b हा होता आणि आता आपण विचार केला आहे की ही लोअर रेंज ही आहे तर पुन्हा आपल्याकडे प्रथम प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल आहे तर या प्रकरणात आपण ही कल्पना येथे वापरु आणि आपण R चे लिमिट घेऊ आणि हे त्याऐवजी R घेऊ म्हणून आता आपण प्रथम हे इंटींग्रल इव्हॅलयूट करू आणि मग आपण हे R चे लिमिट घेऊ तर जर आपल्याकडे हे पुन्हा प्रथम प्रकारचे इंटिग्रल असेल परंतु आपल्याकडे येथे दोन्ही लिमिट आहेत आणि हे तर या प्रकरणात आपण काय करूया तर या इंटींग्रलचे दोन भाग करू तर आपण हा एक घेऊ तर आपण येथे साठी घेतला आहे आणि या च्या जागी आपण यास ने बदलले आहे आणि आपण हा आणि घेतले आहे तर आपल्याकडे हा आहे आणि जर या लिमिट येथे उजव्या बाजूला अस्तित्त्वात असतील तर आपण म्हणतो की हे इंटिग्रल कॉन्व्हर्जंट आहे किंवा ही इंटिग्रल आहे अन्यथा हे एक डायव्हर्जंट इंटिग्रल आहे किंवा इंटिग्रल अस्तित्त्वात नाही किंवा हे दोन्ही आपण एकत्रित करू शकतो आणि आपण वरून घेतो जे या समान आहे तर आता प्रथम प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल्स इव्हॅल्यूएट कसे करावे ते पाहू तर आपल्याकडे हे चे उदाहरण आहे तर या प्रकरणात आपण हे काढून टाकू आणि आपण त्यास R ने बदलू तर आपल्याकडे हे इंटिग्रल लिमिट R ते समान आहे आणि हे 2 ते R आणि आहे हे लिमिट R ते समान आहे आता येथे आपण पार्शल फ्रॅकशन म्हणजे आंशिक अपूर्णांक करू तर हे आणि असेल तर तर हे अगदी प्रमाणे असेल आणि मग आपण पुन्हा हे पार्शल फ्रॅकशन करू तर आपल्याकडे आहे तर हे आणि या dx टर्मवरील प्रत्येक गोष्टीचे पार्शल फ्रॅकशन आहे तर आपल्याकडे येथे आहे तर हे इंटिग्रल अस्तित्त्वात आहे आणि ही या इंप्रॉपर इंटिग्रलची व्हॅल्यू आहे उदाहरणार्थ आपल्याकडे आहे तर या प्रकरणात देखील समान युक्त्या वापरुन आपल्याकडे हा होईल म्हणजे होईल आणि मग आपल्याकडे 0 ते R हे लिमिट आहे तर हे असेल आणि जेव्हा आपण या साठी घेतो तेव्हा हे लिमिट अस्तित्त्वात नाही म्हणूनच या दुसऱ्या प्रकरणात लिमिट अस्तित्त्वात नाही आणि आपल्याकडे अगदी तंतोतंत आहे आणि लिमिट अस्तित्वात नाही किंवा इंटिग्रल या प्रकरणात कॉन्व्हर्ज होत नाही तर लिमिट अस्तित्वात नाही तर पहिल्या बाबतीत हा इंप्रॉपर इंटिग्रल आपण याला कॉन्व्हर्जंट म्हणतो आणि या एक्सप्रेशनद्वारे दिलेल्या व्हॅल्यूज दुसर्या बाबतीत हे इंप्रॉपर इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत नाही कारण आपण या इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन करू शकत नाही तर आपण ज्या दुसर्या प्रकाराच्या इंप्रॉपर इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन करू ते म्हणजे हे इंटिग्रल आहे जेथे हे a ते b रेंजमधील काही ठिकाणी अनबाउंडेड आहे तर समजा हे हे आहे कारण x हा b प्रमाणेच आहे म्हणून जेव्हा x वरच्या लिमिटपर्यंत जात असेल तेव्हा हे हे 0 वर जात आहे आणि अनबाउंडेड होत आहे आणि अशा प्रकारच्या इंटिग्रल्ससाठी जेव्हा जेव्हा हे हे आहे जेव्हा x हा b प्रमाणेच आहे हा एपसिलॉन येथे आणून आपण त्याचे इव्हॅल्यूएशन करू आणि येथे आपण हा एपसिलॉन आणला व b मधून वजा केला तर समस्या b येथे होती तर आता व्होईडेड आहे कारण जेव्हा हे इन्फिनिटी जवळ जाते तेव्हा x हे b कडे झुकत होते म्हणूनच आता हे बनविण्यापासून आपण टाळले आहे आणि आता हे प्रॉपर इंटिग्रल आहे आपण इंटीग्रलच्या इव्हॅल्यूएशनासाठी विकसित केलेल्या तंत्रांचा वापर करून याचे इव्हॅल्यूएशन करू आणि नंतर आपण लिमिट एपसिलॉन टेंडिंग टु 0 उजवीकडून घेऊ तर येथे आपल्याकडे हे इंटिग्रल आहे आणि दुसर्या प्रकरणात जेव्हा हे इन्फिनिटीकडे जाते जेव्हा x हा a कडे जातो आपण त्याच कल्पना वापरु की आता आपण येथे वापरू म्हणूनच या इंटिग्रलमध्ये पुन्हा ही समस्या टाळली गेली आहे आणि नंतर आपण या इंप्रॉपर इंटिग्रलचे इव्हॅल्यूएशन करण्यासाठी हा एप्सिलॉन पॉझिटिव्ह बाजूकडून 0 कडे नेऊ तर दुसर्या प्रकारच्या इंप्रॉपर इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन करणे जेव्हा x हा c कडे जातो जेथे c हा एक a ते b रेंजमधील एक पॉईंट आहे आणि ही अनबाउंडेड बनत चालले आहे तर हा दुसर्या प्रकारचा इंप्रॉपर इंटिग्रल आहे आणि या प्रकरणात पुन्हा आपण युक्ती वापरू इंटिग्रल a ते c आणि c ते b या असे आपण ब्रेक करू आणि समस्या c वर आली असल्याने आपण c टाळले आहे तर आपल्याकडे आहे आणि दुस या बाबतीत पुन्हा इंटिग्रल c टू b होता परंतु आम्हाला c येथे समस्या आहे तर आपण घेऊन हे काढून टाकले आहे तर आपल्याकडे हे इंटिग्रल असल्यास दोन्ही टोकांवर आणि देखील आहे तर दुसर्या प्रकारच्या इंटिग्रलसाठी हे आणखी एक आहे तर या प्रकरणात आपण हे सादर करून या चे इव्हॅल्यूएशन करू शकतो तर आता आपण येथे काही उदाहरणे घेणार आहोत जिथे आपण पुन्हा इव्हॅल्यूएशन करू शकतो तर जेव्हा या प्रकरणात आपल्याकडे हा असून तो दोन्ही टोकांवर इन्फिनिटीकडे येत आहे हे इंटिग्रल मध्यभागी येथे आणि नंतर सारख्या दुसऱ्या ठिकाणी मोडू शकतो आणि मग आपण आधी हाताळलेल्या इंटिग्रलप्रमाणे हाताळू शकतो तर आपण दोन भिन्न इंटिग्रल आणि c बिंदू हे टाळणार आहोत आणि पहिल्यांदा आपण हे हाताळू आणि दुसरे आपण या बिंदूसह या हाताळू ज्याप्रमाणे आपण वरील गोष्टी केल्या आहेत तर दुसर्या प्रकारच्या अशा इंप्रॉपर इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन कसे करावे तर उदाहरणार्थ आपल्याकडे हे आहे तर जेव्हा x हा 1 वर पोहोचत असताना हे अनबाउंडेड होते तेव्हा आपले इन्टीग्रन्ड अनबाउंडेड होते तर या प्रकरणात आपण घेऊ तर फंक्शन जेथे अनबाउंडेड होत होते ते ठिकाण आपण 1 ϵ ने बदलले आहे तर आपण 0 ते 1 पर्यंत जात नाही तर आपण 0 ते वर जात आहोत जिथे आपल्याकडे प्रॉपर इंटिग्रल आहे आणि नंतर आपण त्याचे लिमिट घेऊ तर इथे हे इंटिग्रल व्हॅल्यू काय आहे तर आपल्याकडे हे इंटीग्रल 0 ते आहे आणि हे आहे जर आपण इंटीग्रेट केले तर आपल्याकडे खालीलप्रमाणे आहे

तर या कॉन्व्हर्जन्स इंटिग्रलची ही व्हॅल्यू आहे आणि ती 2 आहे दुसरे उदाहरण म्हणजे फंक्शन अनबाऊंडेड होत असताना आपण हे a ठिकाण टाळले आहे आता दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला हे इंटीग्रेट करावे लागेल आणि नंतर आपण हे लिमिट आणि असे पुरवू तर आपण हा इंटिग्रल येथे पाहूया आपल्याकडे मुळात हे आहे उदाहरणार्थ येथे जेथे पॉझिटिव्ह साइड पासून आहे आणि ही व्हॅल्यूज आपण प्रथम येथे लिहू ज्या 1 पेक्षा जास्त आहेत तर हा 0 वर जाईल हे पुन्हा होईल तर हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत नाही कारण आपल्याला येथे मिळत आहे आपल्याकडे 2 वजा x आहे आणि ते आहे तर येथे हे देखील कडे जात आहे तर आपले इंटिग्रल होत आहे आणि हे ∞ ∞ आहे तर हे कॉन्व्हर्जंट नाही तर या प्रकरणात आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल म्हणजेच हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होत नाही कारण हे व्हॅल्यूकडे जाते आणि हे इंटिग्रल डायव्हर्ज होते म्हणून येथे आपण या टेस्ट इंटिग्रलबद्दल पुढील व्याख्यानात देखील वापरणार आहोत कारण पुढील व्याख्यानात आपण हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते की डायव्हर्ज हे त्यांचे इव्हॅल्यूएशन केल्याशिवाय कसे जाणून घेता येईल हे शिकणार आहोत तर तिथे आपण हे टेस्ट इंटिग्रल वापरणार आहोत हे टेस्ट इंटिग्रल - I आहे हे तेथे वापरले जाईल तर आपल्याकडे हे a ते R आहे जे नंतर आपण घेऊ तर आपल्याकडे हे इंटिग्रल आहे ज्याचे आपण सहज इव्हॅल्यूएशन करू शकतो a हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे तर येथे जेव्हा आपण हे इंटीग्रेट करतो तर आपल्याकडे आहे आणि ही 1 येईल तर आणि मग म्हणून 1 p देखील येईल तर हे a ते R पर्यंतचे इंटिग्रल आहे परंतु हे घेण्यासारखे आहे कारण जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला हे मिळेल जो येथे x लॉगरिथम आहे आणि मग आपण लिमिट घेऊ तर दोन शक्यता असतील जेव्हा p 1 असेल तर ते इंटिग्रल असेल आणि नंतर p 1 होईल हे इंटिग्रल असेल आणि मग आपण येथे वरचे लिमिट बदलू शकता R power p minus 1 आणि आपण खालचे लिमिट बदलू शकतो आणि आपल्याला हे इंटिग्रल मिळेल तर p 1 साठी आपल्याकडे आहे आणि दुसर्या प्रकरणात p ≠ 1 आपल्याला मिळेल तर ही a ते R ची इंटिग्रल व्हॅल्यू आहे आणि आता आपण हे शोधूया की हे घेतल्यावर काय होईल तर मुळात आपल्याकडे टेस्ट इंटिग्रल विषयी इंटरेस्ट आहे आपण आधीच त्याचे इव्हॅल्यूएशन केले आहे आता आपण लिमिट घालू

आपल्याकडे आणखी एक इंटिग्रल आहे जे टेस्ट इंटीग्रलसाठी वापरले जाईल याला टेस्ट इंटिग्रल II म्हणतात आणि या प्रकरणात आपण या इंटिग्रलला a ϵ ते b मानतो तर आपल्याकडे हे आहे की हे हे इनफायनाईट होत चालले आहे म्हणूनच आपल्याकडे दुसरे प्रकारचे इंटिग्रल आहे तर a ϵ आपण त्याचे इव्हॅल्यूएशन करू आणि पुन्हा येथे समान कल्पना वापरू आपल्याकडे आहे जे आपण इंटीग्रेट करू शकतो तर पुन्हा दोन प्रकरणे असतील जेव्हा p 1 आपल्याकडे हा असेल जो आपल्याला देईल आणि जेव्हा p ≠ 1 असेल तर आपण यास इंटीग्रेट कराल जेव्हा होईल तेव्हा काय होईल यासंबंधी आपण पुन्हा त्या विषयावर चर्चा करू तर हा इंटिग्रल भाग पुढील व्याख्यानांमध्ये चाचणी इंटिग्रल म्हणून वापरला जाईल आणि आपण चा हा निकाल वापरणार आहोत आणि p 1 असताना ही इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर आज आपण या प्रकारच्या इंप्रॉपर इंटीग्रलवर चर्चा केली आहे आणि a ∞ आणि किंवा b ∞ आणि बाउंडेड असणे अशा दोन शक्यता आहेत आपण असेही पाहिले आहे की कदाचित अशी परिस्थिती उद्भवू शकते की अशा एक किंवा अधिक बिंदूंवर अनबाउंडेड आहे तर त्या बाबतीतही हे दुसर्या प्रकाराचे इंप्रॉपर इंटिग्रल आहे आणि मूलभूतपणे ती लिमिट वापरुन त्या इंटिग्रलचे इव्हॅल्यूएशन कसे करावे हे आपण पाहिले आहे तर जर हे a प्रथम प्रकारचे असेल तर हे इन्फिनिटी असेल ते कमी रेंजमध्ये असो किंवा आपण वरच्या क्रमांकाचे लिमिट अंकांद्वारे बदलू आणि नंतर आपण अखंड इव्हॅल्यूएशन करू नंतर आपण R टेंन्डिंग टू झिरो म्हणून लिमिट घेऊ दुसर्या प्रकरणात जेथे फंक्शन अनबाउंडेड आहे तेथे त्या अपूर्णतेचा परिचय देऊन आपण टाळले पाहिजे जे नंतर 0 वर जाईल मर्यादित परिस्थितीत 0 वर जाईल तर आपण त्या इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन करू शकतो परंतु पुढच्या व्याख्यानात आपण हे पाहू की इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते की ते डायव्हर्ज होते हे इव्हॅल्यूएशन केल्याशिवाय कसे शोधायचे म्हणून येथे हे लेक्चर तयार करण्यासाठी आपण वापरलेले संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद